तर परत स्वागत आहे आणि आता आम्ही हे ट्रिपल इंटिग्रल सुरू ठेवू तर आम्ही दुहेरी इंटिग्रल आणि कित्येक दुहेरी इंटिग्रल अनुप्रयोगांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे आज आपण तिहेरी इंटिग्रल बद्दल शिकू तर मुळात मूल्यांकन भाग आपण या व्याख्यानमालेत पाहू तर प्रथम हे तिहेरी इंटिग्रल कसे परिभाषित करावे म्हणून आम्ही दिलेल्या क्षेत्राचे विभाजन म्हणून दुहेरी इंटिग्रल साठी आपण जे केले त्यासारखेच आता आपण देखील केले पाहिजे आपला प्रदेश त्रिमितीय जागेमध्ये एक त्रिमितीय असेल तर आम्ही त्या प्रदेशाला n उप प्रदेशात विभागू आणि या उप प्रदेशांच्या व्हॉल्यूमला आम्ही या द्वारे कॉल करू तर आपल्याकडे आता एक त्रिमितीय जागा आहे आणि आम्ही त्यास छोट्या प्रदेशात विभागले आहे आणि प्रत्येक क्षेत्रासाठी आम्ही या द्वारे त्याचे खंड दर्शवित आहोत आणि आता आम्ही jth उप प्रदेशात एक बिंदू एक अनियंत्रित बिंदू ठेवू तर द्विमितीय बाबतीत आपण जे केले त्यासारखेच हे आहे आम्ही डोमेनला दोन आयामी डोमेन लहान विभागांमध्ये विभागले आहेत आणि मग प्रत्येक कक्षात आम्ही एक बिंदू घेतला होता आणि त्या वेळी फंक्शनचे संबंधित मूल्य क्षेत्रफळाने गुणाकार केले होते आणि त्याचा सारांश घेतला गेला होता आणि त्या बेरीजची मर्यादा घेत आम्ही दुहेरी इंटिग्रल परिचय करून देतो तर इथेही आपण या बेरीजचा विचार करू फंक्शन व्हॅल्यू ने गुणाकार या सर्व व्हॉल्यूमची बेरीज करा तर या टप्प्यावर फंक्शन व्हॅल्यू ज्याचा आम्ही jth उप प्रदेशात विचार केला आहे आम्ही या सर्व प्रदेशांमध्ये या सर्व भागावर या गुणाकारांची भर घालत आहोत म्हणजेच हे 0 ते n पर्यंत बदलत आहे आणि आता जर आपण येथे मर्यादा घेतल्यामुळे n अनंत किंवा इतर मार्गाने या च्या आसपास जाईल तर आम्ही 0 वर जाऊ कारण डोमेन आता निश्चित झाले आहे तर जर आपण या n ला इन्फिनिटी ला जाऊ देत आहोत तर उप प्रदेश आपल्याकडे जातील म्हणजेच प्रत्येक उप प्रदेशाचे प्रमाण 0 होईल म्हणूनच जर ही मर्यादा अस्तित्त्वात असेल तर त्या दृष्टीने आम्ही यास अविभाज्य म्हणून संबोधू आणि या इंटिग्रल्स साठी तीन आयामी प्रकरणात किंवा तिहेरी इंटिग्रल्स साठी चिन्हित म्हणून आम्ही हे चिन्हांकन वापरतो तर आपल्याकडे आता त्या व्हॉल्युमपेक्षा या इंटिग्रल्स साठी तीन चिन्हे आहेत जी तीन आयामी प्लेनातील प्रदेशातील एक जागा आहे मग आपल्याकडे येथे हे फंक्शन स्पेसमधील त्या व्हॉल्यूमवर एकत्रित करत आहे आणि नंतर ही व्हॅल्यू जोडून शेवटी ही मर्यादा घेतल्यावर ही व्याख्या पुन्हा समजून येते तर पुन्हा फिजिकल स्पष्टीकरण जर आपल्याला त्वरेने पहायचे असेल तर उदाहरणार्थ f हे ला सांगितले गेले आहे तर याचा अर्थ असा नाही की येथे f नाही म्हणून आम्ही मूलतः प्रत्येक प्रांताची जोडत आहोत आणि मग मर्यादा घेत आहोत तर चला 1 म्हणून विचार केल्यास आपल्याला काहीही मिळणार नाही परंतु त्या उप प्रदेशाचे खंड पुन्हा मिळेल तर डबल इंटिग्रल वापरुन आम्ही व्हॉल्यूमची गणना केली आहे जी डबल इंटिग्रलच्या अँप्लिकेशन्सपैकी एक होती परंतु त्या प्रकरणात आम्ही त्या इंटिग्रेन्डमध्ये f मानले तर त्या पृष्ठभागासह एकत्रीत असलेले दुहेरी इंटिग्रल्स आपल्याला व्हॉल्यूम देत होते परंतु आता जेव्हा आपण या ते 1 सेट करतो तेव्हा आपल्याला या डोमेनची व्हॉल्यूम प्रत्यक्षात मिळत आहे या प्रकरणात V द्वारे दर्शविलेले एकत्रीकरणाचे डोमेन आणि आमच्याकडे असेही अनुप्रयोग होते की ते दुहेरी इंटिग्रल्स बाबतीत दुसर्या बाबतीत डोमेनचे क्षेत्र शोधत आहेत आणि आम्ही हे कार्य 1 वर निश्चित केले आहे आणि या फंक्शनशिवाय केवळ समाकलित केल्यामुळे आम्हाला एकत्रिकरणांच्या क्षेत्राचे क्षेत्र मिळत आहे किंवा या प्रकरणात जेव्हा आम्ही हे f ते 1 म्हटले तेव्हा आपल्यास डोमेनचे परिमाण मिळेल कारण आता आपल्याकडे तीन आहे तर या त्रिमितीय जागेमध्ये आपल्याकडे व्हॉल्यूम आहे जर आपण f वर 1 बरोबर 1 असे म्हणतो तर हे व्हॉल्यूमचे प्रतिनिधित्व करते तर आपण तिहेरी इंटिग्रल्स मधील एक अनुप्रयोग म्हणून पाहू शकतो तर तिहेरी इंटिग्रल्स चे मूल्यांकन कसे करावे तर दुहेरी इंटिग्रल्सच्या मूल्यांकनाचे ज्ञान असणे हे देखील सोपे होईल तर सिंगल इंटिग्रल्सच्या या पुनरावृत्ती मोजणीची कल्पना आहे आणि उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर सर्वात सामान्य फॉर्म दिलेला आहे तर हे आतील सर्वात आतील एक इंटिग्रल्स आहे जे x च्या संदर्भात घेतले जाते तर सामान्य x प्रकरणात या x ची मर्यादा या y आणि z चे कार्य असू शकते f 2 त्यांच्या y आणि z फंक्शनला आहे तर परिणामी जेव्हा आपण आतील इंटिग्रेट करतो तेव्हा आपल्याला काही फंक्शन मिळेल कारण x वर आम्ही समाकलित केले आहे तर आपण यापुढे x पाहणार नाही परंतु येथे मर्यादा असू शकतात y z चे फंक्शन येथे y z चे कार्य असू शकते आणि नंतर आपल्याकडे इंटिग्रेन्ड मध्ये y z देखील असेल तर सर्वसाधारणपणे आतील इंटिग्रलचे मूल्यांकन केल्यावर आपल्याला y आणि z चे फंक्शन मिळेल तर मग एकदा आतील इंटिग्रलचे मूल्यांकन केले तर आपण आता y च्या संदर्भात बाह्य भागात जाऊ तर आता आपण y च्या संदर्भात समाकलित करीत आहोत आणि y ची मर्यादा z चे कार्य z चे कार्य असू शकते तर या दुसऱ्या आतील इंटिग्रल नंतर आम्हाला z चे काही फंक्शन मिळेल आणि आता शेवटी आपण z च्या संदर्भात या xz ला एकत्रित करू आणि आता मर्यादा स्थिर असणे आवश्यक आहे कारण नेहमी लक्षात ठेवा की या इंटिग्रल्सचे मूल्य स्थिर आहे आणि आपल्याला xy आणि z चे काहीही दिसणार नाही कारण आम्ही या V च्या व्हॉल्यूमवर किंवा या बिंदूच्या सर्व बिंदूंवर एकत्रित करत आहोत तर शेवटी हे फ्री होईल या इंटिग्रल्स मूल्यामध्ये xyz चे काहीही नाही तर एकदा आपल्याकडे आतील दोन इंटिग्रल्सचे मूल्यांकन झाले की आपल्याला z च्या फंक्शनसारखे मिळेल आणि आता आपण z च्या संदर्भात समाकलित होऊ आता बाह्य इंटिग्रल्स साठी आता मर्यादा स्थिर असणे आवश्यक आहे तर हा एक सामान्य विचार आहे जो इंटिग्रल्सच्या मर्यादा ठेवताना आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे म्हणून जेव्हा आपण x च्या मर्यादेच्या बाबतीत समाकलित करीत असतो तेव्हा अंतर्गत y आणि z चे कार्य दोन्ही मर्यादा कमी आणि जास्त च्या असू शकतात या समाकलना नंतर x काढून टाकला की आपल्याकडे व्हेरिएबल y आणि z चे कार्य आहे आणि नंतर आम्ही y च्या संदर्भात समाकलित करत आहोत मर्यादा अजूनही येथे आणि सारख्या z चे कार्य असू शकतात तर या मर्यादा z चे कार्य असू शकतात आणि बाहेरील नंतर z साठी स्थिर मर्यादा असणे आवश्यक आहे आणि आता आपल्याला या इंटिग्रल्स चे मूल्य मिळेल जे या x y आणि z पासून मुक्त आहे तर ही रचना आपण लक्षात ठेवली पाहिजे

आणि मग दुहेरी समाकलनासारखेच एकीकरणची मर्यादा स्थिर आहे जर समाकलनाची मर्यादा स्थिर असेल तर डबल इंटिग्रल्स समान एकीकरण मर्यादा स्थिर असल्यास समाकलन क्रम अविचल आहे तर इथे e ते f तर आपल्याकडे e ते f देखील आहे तर जर आपण येथे समाकलनाची श्रेणी किंवा समाकलनाची मर्यादा असल्यास किंवा स्थिर असल्यास ऑर्डर बदलू शकतो तसेच आम्ही पुढे ऑर्डर प्रमाणे बदलू शकतो आणि संबंधित मर्यादा त्या विरूद्ध इंटिग्रल्स वस्तूंवर जाईल एकदा आमच्याकडे अगदी सामान्य परिस्थितीत वरील कार्ये केल्यावर आपल्याकडे असणे आवश्यक आहे किंवा एकत्रीकरणाचा क्रम बदलणे अधिक कठीण आहे एकदा आम्ही दोन व्हेरिएबल्सच्या बाबतीत जे केले त्याप्रमाणे ऑर्डर बदलल्यास आता आपण खूप काळजी घेतली पाहिजे एकदा आम्ही पुन्हा ऑर्डर बदलल्यास आम्हाला एकत्रीकरणाच्या मर्यादा शोधण्याबद्दल फार काळजी घेणे आवश्यक आहे जर या मर्यादा स्थिर नसल्यास जर मर्यादा स्थिर राहिल्यास एक फक्त ऑर्डर बदलू शकतो तर आता येथे आम्ही मूल्यमापनावर जाऊ म्हणजे हे सर्वात पहिले उदाहरण म्हणजे एक्सपोन्शियन्अल फंक्शन हे अगदी सोप्या फंक्शनवर विचार करू आणि आम्हाला त्यात समाकलित करायचे आहे z y आणि नंतर x बद्दल आदर

तर हे या साध्या इंटिग्रल्सचे मूल्यांकन आहे तर आपल्याला पुन्हा पुनरावृत्ती सारख्या इंटिग्रल्सचे निराकरण करावे लागेल आणि नंतर ते सिंगल इंटिग्रल्स बनतील तर प्रथम z च्या संदर्भात नंतर y च्या संदर्भात आणि शेवटी x च्या संदर्भात तर नंतर आपल्याकडे ही समस्या 2 आहे जिथे आपण या इंटिग्रल्स चे मूल्यांकन करू आणि या R प्रदेशाला ची सीमा दिली जाईल ही आता प्लेन्स आहेत तर आम्ही तीन आयामी जागेबद्दल बोलत आहोत

शेवटची समस्या म्हणून हे ट्रिपल इंटिग्रल्स वापरुन आम्हाला क्षेत्र सामान्य आहे हे परिमाण शोधायचे आहे आपल्याकडे हे गोलाकार आहे आणि हे सर्क्युलर सिलेंडर आहे जो आहे तर हे पुन्हा एकदा वर्तुळ आहे ज्यावर आपण यापूर्वी दोन वेळा चर्चा केली आहे हे एक स्थलांतरित वर्तुळ आहे जेथे त्रिज्या आहे आणि केंद्र आहे आणि मी या आकृतीत येथे दर्शविले आहे म्हणून येथे सिलेंडर ज्याचा xy प्लेनवरील आक्षेप वर्तुळाद्वारे दिलेला आहे आणि येथे केंद्र आहे तर जर आपल्याला हे ट्रिपल इंटिग्रल्स वापरुन शोधायचे असेल तर व्हॉल्युम अर्थात आता तेथे कोणतेही एकत्रीकरण होणार नाही आणि आपल्याकडे हे V वर इंटिग्रल्स आहे जे सिलेंडरने दिले आहे आणि नंतर आपल्याकडे गोल आहे तर गोल म्हणजे सिलेंडर गोल कापत आहे आणि तो भाग आम्हाला व्हॉल्युम शोधायचा आहे

उदाहरणार्थ त्या दिशेने z मर्यादा असेल आणि एकदा आम्ही 1 च्या बाबतीत हे निश्चित केले की आम्ही संपूर्ण व्हॉल्युम दुसर्या प्लेनात प्रोजेक्ट करू शकतो जर आपण z च्या संदर्भात आधीच निश्चित केले असेल तर आपण भूमिती xy प्लेनचे व्हॉल्युम प्रोजेक्ट करू शकतो आणि एकदा आपण xy प्लेनवर प्रोजेक्ट केले की आम्ही दोन परिमाणात असतो आणि आम्हाला माहित आहे की द्विमितीय केसांची मर्यादा कशी निश्चित करावी म्हणूनच आम्ही लेक्चर्स तयार करण्यासाठी वापरले आहेत